सर्वांना नमस्कार आपण या विशिष्ट कोर्सच्या व्याख्यान 11 मध्ये आहोत या सप्ताहात आपण डिजिटल ते अॅनालॉग आणि अॅनालॉग ते डिजिटल रूपांतरण बघूया आजच्या वर्गात आपण डिजिटल ते अॅनालॉग रूपांतरण संकल्पनेला सुरुवात करू आणि त्याआधी आपण मागील आठवड्यात चर्चा केलेल्या गोष्टींची त्वरित उजळणी करू त्यानंतर डिजिटल ते अॅनालॉग रूपांतराची गरज आणि डिजिटल ते अॅनालॉग रूपांतराच्यादोन पद्धती बघूया दहाव्या आठवड्यात आपण बघितले की मिली मॉडेल आणि मूर मोडेल चा उपयोग समकालीन अनुक्रमिक तर्काच्या डिझाईन सर्किटसाठी कसा होतो आणि आपण पण या दोन मॉडेलिंग पद्धतींची तुलना केली मूर मॉडेलमध्ये आपण बघितले की अंतर्गत स्टेट वर परिणाम इनपुट मुळे होतो आणि आउटपुट फक्त त्याच स्टेट पासून उत्पन्न होतो म्हणजे इनपुट थेट आउटपुट तर्क उत्पन्न करत नाही मिली मॉडेलमध्ये अंतर्गत स्टेट आणि इनपुट एकत्र कार्य करतात आणि विशिष्ट सर्किट चे आउटपुट उत्पन्न करतात त्यामुळे आपल्याला दोन्हीचे काही विशिष्ट फायदे आणि तोटे मिळाले तर मिली मॉडेलमध्ये आपण आउटपुट लवकर मिळवू शकतो न काळजी करणाऱ्या स्टेट कमी असल्यामुळे कमी हार्डवेअर लागते न काळजी करणाऱ्या स्टेटस ज्या करनो मॅप आधारित मिनीमायझेशन वापर करतो आणि मूर मॉडेलमध्ये इनपुट सिग्नलमधील कोणतेही क्षणिक बदल थेट आउटपुटमध्ये पुरवले जात नाहीत तर एकदा क्षणिक बदल स्थिर झाले की क्लॉकिंग होते आणि नंतर आउटपुट अंतर्गत स्टेटमधून तयार होते तर या काही गोष्टी ज्या आपण पाहिल्या आहेत आणि एका मॉडेलला दुसर्या रूपात कसे रूपांतरित करावे आता आपल्याला माहित आहे तर आपण या पद्धती पाहिल्या आणि त्यानुसार आपण त्यांचा उपयोग करू आणि गरजेनुसार आपण पहिले किंवा दुसरे वापरू शकतो तर आपण अल्गोरिथमिक स्टेट मशीन चार्ट आधारित डिझाइन तंत्र देखील पाहिली जी प्रवाह रेखाचित्र आधारित पद्धत आहे मोठ्या स्टेट मशीन साठी याला प्राधान्य देण्यात येते कारण जेव्हा या चलांची संख्या स्टेट ची संख्या इनपुट ची संख्या वाढते तेव्हा स्टेट संक्रमण रेखाचित्र वाचण्यास अपुरे किंवा खूपच जटिल आढळले आहे आणि आपण हे देखील पाहिले आहे की डेट कमी करण्याचे तंत्र त्याची उपयुक्तता आणि दिलेल्या सिंक्रोनस तर्क सर्किटला कमीतकमी कमी करण्यासाठी कसे वापरले जाऊ शकते आणि ज्याद्वारे आपल्याला अधिक सोपी सर्किट मिळू शकते तर हे होते ज्यावर आपण मागील सप्ताहात चर्चा केली आता आपण सिग्नलच्या या डिजिटल हाताळणीबद्दल एका महत्वाच्या गोष्टीकडे जाऊया तर वास्तविक जीवनातील बहुतेक सिग्नल ज्याचा आपल्याला सामना करावा लागला आहे ते अॅनालॉग स्वरूपाचे असतात अॅनालॉग म्हणजे काळाबरोबर निरंतर बदल होत राहणारा आणि आपण आधीच पाहिले आहे की या डिजिटल हेरफेरचा कसा फायदा होतो आणि त्याबद्दल तुम्ही भविष्यातील काही कोर्समध्ये अभ्यास कराल किंवा समांतर तुम्ही सिग्नल आणि सिस्टीम किंवा डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये शिकत असालच बरोबर तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एनालॉग डेटा डिजिटल किंवा एनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करण्याच्या स्थितीत असावे तर ज्यासाठी आपल्याकडे एनालॉग टू डिजिटल कनव्हर्टर आवश्यकता असते थोडक्यात याला एडीसी म्हणतात तर ध्वनी संकेताचा ऑडिओ सिग्नल म्हणून विचार करा तर आपण हे मायक्रोफोनद्वारे प्राप्त केले आहे आणि नंतर एनालॉग ते डिजिटल कनव्हर्टर हे एका डिजिटल प्रवाहात रूपांतरित करतो आणि मग आपण येथे काही फेरफार करीत आहात तर काही फ्रिक्वेन्सी वाढविल्या जातात काही फ्रिक्वेन्सीज कमी केल्या जातात हे चांगले आहे की तुम्हाला डिजिटल प्रोसेसिंग तंत्राचे फायदे माहीतच आहेत आणि त्यानंतर आपण हे स्पीकर मध्ये वाजव इच्छिता जिथे हे स्पीकर सतत त्याची स्थिती बदलतो आणि ध्वनी लहरी निर्माण करतो तर त्यासाठी आपल्याला अविरत वेळेचे सिग्नल तयार करणे आवश्यक आहे तिथे आपल्याला डिजिटल ते अॅनालॉग रूपांतराची गरज असते म्हणून जेव्हा आपण डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये अॅनालॉग सिग्नलमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा आपण या प्रकारची अपेक्षा करतो तर एका टोकाकडे आपल्याकडे अॅनालॉग ते डिजिटल आणि दुसऱ्या टोकाला डिजिटल ते अॅनालॉग रूपांतरण असतील तर या आठवड्यात आपण त्यांच्याकडे योग्य लक्ष देऊ आपण या भागापासून डिजिटल ते अॅनालॉग रूपांतरण सुरू करतो नंतर आपण एडीसी घेऊ कारण एडीसीमध्ये कोठेतरी डीएसी संकल्पना आधीच अस्तित्त्वात आहे तर हे चांगले आहे की आपण डीएसी ची सुरुवात येथूनच करू आता आपण डिजिटल हे अॅनालॉग रूपांतरण कसे होते ते पाहू तर डिजिटल ते अॅनालॉग रूपांतरण मध्ये हे लक्षात ठेवा की इनपुट डिजिटल असते आणि संबंधित अॅनालॉग सिग्नल उत्पन्न केले जाते तर इनपुट डिजिटल म्हणजे काय इनपुट बायनरी अंकांच्या स्वरूपात असेल जर हे 4 बीट असेल तर 1010 किंवा 0011 किंवा जर हे 3 बीट असेल तर 011 100 असे असेल आणि आउटपुट व्होल्टेज असावे की जे त्या विशिष्ट इनपुटशी संबंधित असेल डिजिटल इनपुट हे डिजिटल सिग्नलचे संयोजन आहे ते होल्टेज असू शकते किंवा करंट असू शकते इनपुट सिग्नलच्या प्रकटीकरनावर अवलंबून असते तर मग आपण एक सर्किट बघू जे वेटेड रेझिस्टरवर आधारित आहे तर तुम्ही येथे जे पाहता ते एक सर्किट आहे जेथे हे विचारात घेतलेले आहे हा आहे आर 0 आर 1 आणि आर 2 आणि ही आहे या नोड वर होल्टेज आणि हा आर एल लोड प्रतिकार हा बाकीच्या प्रतिकारा पेक्षा खूप जास्त असतो जे इथे वेगवेगळ्या शाखेमध्ये दिसतात तर आपण सुरुवात करू सध्या या भागाबद्दल चिंता करायची गरज नाही पावर इत्यादी फक्त हि तीन होल्टेज ध्यानात घ्या व्ही 0 व्ही1 व्ही2 तर हे विशिष्ट सारखी असे असेल हे कसे चालेल तर आपण इथे के सी एल या विशिष्ट नोड वर लागू करू कारण करंट खूप जास्त असेल म्हणजे प्रतिकार खूप जास्त असेल तर इथे करंट खूप कमी असेल तर याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो तर जे आपल्याकडे आहे ते खालील प्रमाणे तर व्ही 0 वजा व्ही ए भागिले आर 0 हा करंट यामधून व्ही 1 वजा व्ही बी भागिले आर 1 हा करंट यामधूनआणि व्ही 2 वजा व्ही ए भागिले आर 2 हा करंट यामधून मग के सी एल च्या सहाय्याने हे बरोबर 0 जर आता जर आपण सगळे व्ही ए एका बाजूला घेतले तर V0 भागिला आर 0 व्ही 1 भागिला आर 1 याप्रमाणे आणि समीकरण असे दिसेल या विशिष्ट समीकरणात जर आपणच समजले की आर 1 हा आर 0 भागीला 2 आर 2 हा आर 0 भागीला 4 तर याला वेटेड रेझिस्टर म्हणतात या रेझिस्टर व्हॅल्यू अशा असतात आर 0 भागीला 2 चा घातांक तर आर 0 भागीला 2 आर 0 भागीला 4 हे आपल्याला मिळतो आणि ज्या वेळेस आपण आर 0 ला रद्द करतो तर आपल्याला मिळतं एक भागीला सात कंसामध्ये व्ही 0 अधिक दोन व्ही 1 अधिक 4 व्ही 2 तर व्ही 0 आणि आणि दोन वेळा व्ही1 आणि चार वेळा व्ही 2 म्हणजे हे सुचित करतो दोनचा घातांक 0 दोनचा घातांक 1 दोनचा घातांक 2 दोन आणि दोन चा घातांक चार असा उल्लेख करता येईल हे समीकरनातली अंतिम व्ही ए व्हॅल्यू बरोबर एक भागीला सात गुणीला वेट व्ही1 अधिक एक दोन भागीला सात वेट व्ही2 दोनचा घातांक 2 म्हणजे चार भागीला सात आणि जर या सगळ्यांची ची बेरीज केली तर आपल्याला मिळतात सात तरी प्रत्येकाचे असे वेट असते मूळ सर्किटमध्ये आता जर आपण हे हे वोल्टेज व्ही0 व्ही1 व्ही 2 बघितले तर आपल्याला कळतं की आपण 7 ठेवतो किंवा झिरो वॉल्ट ठेवतो कारण की हे डिजिटल इनपुट आहे एक तर ते उच्च असतं किंवा कमी असतं तर तुम्ही यामध्ये 7 व्होल्ट ला उच्च समजावे आणि 0 व्होल्ट ला कमी समजावे तर अशा एका उदाहरणात 0 0 1 म्हणजे व्ही 0 हे 7 व्ही 1 हे 0 आणि व्ही 2 हे पण शून्य म्हणून आउटपुट 1 व्होल्ट होईल जर दुसऱ्या उदाहरणात 1 0 1 घेतले तर हे 7 व्होल्ट तर हे 0 व्होल्ट आणि व्ही 2 सुद्धा0 त्यापासून आपल्याला मिळेल व्ही 2 बरोबर चार गुणिले सात त्याचे उत्तर येईल 5 तर अशाप्रकारे इनपुट संयोगानुसार आउटपुट व्होल्टेजची गणना केली जाईल अशाप्रकारे पुढचे सगळे संयोग 000 ते 1 1 1 असे होईल आणि त्यासाठी अनालॉग आउटपुट 0 ते 7 व्होल्ट दरम्यान असेल आणि सगळ्यात कमी हे असेल एल एस बी वेट त्यापासून वोल्टेज मोजल्या जाईल जे रिझोल्यूशन असेल तरी हे आहे शून्य व्होल्ट आणि हे 1 व्होल्ट म्हणजे तुम्हालाही कळेल की 1 व्होल्ट वोल्टेज असेल जी एका संखेकडून दुसऱ्या संख्या कडे जातो जर ही पद्धत आपण 4 bit साठी वाढवली तर काय होईल हा आहे आर 0 हा आहे आर 0 भागीला 2 हा आहे आर 0 भागीला 4 आणि तुम्ही विचार करू शकता हा असेल आर 0 भागीला 8 वेटेड रेझिस्टरच्या मदतीने यामध्ये पुढे तुम्ही के सी एल लावून बघू शकता मग आता हे समीकरण होईल व्ही ए बरोबर एक भागिले 15 अधिक व्ही 0 अधिक दोन गुणिले व्ही 1 अधिक चार गुणिले व्ही 2 अधिक एक आठ गुणिले व्ही 3 तर ही स्थिती आहे 2 चा घातांक 0 2 चा घातांक 1 2 चा घातांक 2 आणि 2 चा घातांक 3 हे योग्य डिजिटल डेटाचे बायनरी वेट्स तुम्हाला माहिती झाले आणि एलएसबी वेट पूर्वी तीन बीट च्या केस मध्ये एक भागिले सात होते आता 4 बीट च्या केस मध्ये ते एक भागिले 15 झाले आहे म्हणजे व्ही 0 ची झाली असेल त्याला गुणिले एक भागीला 15 ही जर आपण एन बीट साठी वाढवले तर आउटपुट होल्टेज इथे अनालॉग मिळेल एका विशिष्ट डिजिटल इनपुट दिल्यानंतर हे आहे व्ही 0 आणि एन बीट साठी त्याचा शून्यापासून सुरुवात करून शेवटचा भाग व्ही एन् वजा 1 अशाप्रकारे एल एस बी हे दोनचा घातांक आपल्याला एन् वजा 1 असेल तर अशा प्रकारे आपण बीट स्वरूपात येणारे डिजिटल इनपुट संबंधित अनुरूप व्होल्टेजमध्ये रूपांतरित करू शकतो हे स्पष्ट आहे सर्व व्यावहारिक वापरासाठी अशीच अधिक संबंधित सर्किटरी असतील तर तो भाग आपण पुढच्या वर्गात घेऊ तर पहिला भाग म्हणजे वेट रेझिस्टर बेस्ड मेथडच्या माध्यमातून आपण रूपांतर कसे करू शकतो हे आपल्याला समजले आहे आता या विशिष्ट पद्धतीसाठी तुम्ही काही मर्यादा आहेत ज्याचा तुम्ही विचार करू शकता यासाठी आपण आणखी एक पद्धत वापरु जी अधिक उपयुक्त आहे तर सर्वप्रथम हे रेसिस्टर च्या वेट वर अवलंबून आहे आणि त्यासाठी अचूक रेसिस्टर ची गरज आहे तर ही एक आवश्यकता आहे आणि दुसरे म्हणजे एमएसबी रेसिस्टर हे तुम्हाला दिसेल की त्याची व्हॅल्यू आर 0 भागी हे 8 आहे आणि ही आर 0 आहे तर याने किती करंट घेतला ते आहे सात व्होल्ट तर हे 1 भागिले 8 बरोबर आहे तर करंट यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे तर हे एमएसबीसाठी जर हे 4 बिट केस असेल तर 8 बिट केस बरोबर असल्यास ते 8 पट जास्त आहे तर ते दोनचा घातांक 7 पर्यंत होईल कारण एन एन वजा 1 2 घातांक एन वजा 1 आहे तर 128 पट जास्त करंट एमएसबी रेझिस्टर मधुन प्रवाहित होईल तर अति भारा मुळे काही मुद्दे उद्भवतात जसे की उष्णता आणि त्या मुळे समस्या अजून वाढू शकतात ज्या वेळेस बीट ची संख्या वाढते ही पद्धत खूप सोपी आहे परंतु ही एक मर्यादा आपण शोधली आणि आज आपण जास्त बीट ची संख्या असलेले डी ए सी बद्दल बोलणार आहोत तर या केस मध्ये आपण दुसरे पर्यायी सर्किट बघुया सध्या बीटस् च्या लहान संख्ये साठी या पर्यायी सर्किट ला आपण बायनरी ल्याडर म्हणतो हे सर्किट खूप उपयोगाचे आहे तर आधी आपण बायनरी ल्याडर हे सर्किट बघु व नंतर त्याचे विश्लेषण करू आणि पुढे जाऊ इथे आपण बघू शकता आर व 2 आर आर व 2 आर आर व 2 आर आणि यांची मांडणी अश्या प्रकारे केली आहे या सर्किट मध्ये आर 0 भागिले 2 आर 0 भागिले 4 किंवा आर 0 भागिले 8 असे काही नाही जे खरच जटिल असते तर या विशिष्ट प्रकारात दोनच रेसिस्टर असतात आर किंवा 2 आर आणि 2 आर इथे थांबतो तर या बाजूला हा दूरचा व्ही 0 आणि नंतर व्ही 1 व्ही 2 व्ही 3 पूर्वीच्या सर्किट मध्ये आपण या बाजूने सुरू केले होते व्ही 0 तुम्हाला आठवत असेलच तर हा छोटासा फरक आहे मग आता याचे विश्लेषण करण्यासाठी आपण थेवेनिन्स चा ऊपयोग करू तर थेवेनिन्स प्रमेया चा वापर करून आपण थेवेनिन्स वोल्टेज आणि थेवेनिन्स प्रतिरोध मोजतो तर समजा की आपण या विशिष्ट सर्किट ला इथून कापू आणि आता आपण बघू शकता की या सर्किट ला जर आपण या बाजूने बघितले त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूने उजव्या बाजूला तर या विशिष्ट ब्लॉक साठी आपण थेवेनिन्स समतुल्य काढण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे हा आहे व्ही 0 तर व्हीटीएच असेल व्ही गुणिले 2 आर भागिले 2 आर अधिक 2 आर हा असेल प्रतीकार आणि हे खुले सर्किट असेल आणि आपल्याला माहीतच आहे की थेवेनिन्स प्रमेयाचा कसा उपयोग करायचा हे आहे व्ही 0 भागिले 2 आणि मग थेवेनिन्स समतुल्य प्रतिकार काय असेल ते असेल 2 आर ला समांतर 2 आर मग हा होईल आर तर या विशिष्ट ब्लॉक साठी थेवेनिन्स प्रमेयाचा उपयोग करून समतुल्य सर्किट असे दिसेल हे असेल व्ही 0 भागिले 2 आणि हे असेल आर तर हे आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किटच्या मूलभूत गोष्टींवरून समजून घेणे आवश्यक आहे जिथे थेवेनिनचे प्रमेय शिकवले आहे आता या विशिष्ट मोठ्या ब्लॉक कडे बघा तर आपण इतर सर्व व्होल्टेजेस अस्तित्त्वात नाही असा विचार करता सगळे तिथेच असेल नंतर आपण समाविष्ट करू हे आहे व्ही 0 भागिले 2 आणि हे आर आणि जर आर ला इथे कापले तर हा आर आणि हा आर परत हे समांतर व्होल्टेज असेल थेवेनिन्स व्होल्टेज आणि थेवेनिन्स प्रतिकार आर आणि आता व्ही 0 भागिले 2 आणि हे व्ही 0 भागिले 2 गुणिले 2 आर भागिले 2 आर अधिक 2 आर मग हे होईल व्ही 0 भागिले 4 तर आता हा विशिष्ट ब्लॉक असा दिसेल परत समजा असा इथे कापले तर हा विशिष्ट ब्लॉक इकडे जाऊन असा दिसेल आणि शेवटीतुम्ही असे पुढे जाल मग तुमच्या कडे असेल अधिक आणि वजा ग्राउंड आणि हे आर होईल व्ही 0 भागिले 16 आणि हे आर तुम्हाला शेवटी हे मिळेल तर हा व्ही बाहेर येईल आणि व्ही 0 भागिले 16 आणि आउटपुट प्रतिकार असेल आर हे ठीक आहे इथे आउटपुट व्ही 0 बरोबर व्ही भागिले 16 कळले का आता हे बघू की जर फक्त व्ही 1 च उपस्थित असेल तर परिस्थिती कशी असेल तर या केस मध्ये 2 आर आणि 2 आर समांतर असेल त्या पासुन आर मिळेल हा आहे आर हा आर 2 आर आणि हा 2 आर याल जर इथून कापले तर हे आपल्याला दिसेल की जे आपण आधी बघितले त्या सारखेच आहे फक्त उजवीकडे टप्पे कमी झाले आहे एकानी कमी झाले इथे पहिल्यांदा व्हि 1 भागिले 2 आणि आर नंतर व्हि 1 भागिले 4 आर आणि शेवटी व्हि 1 भागिले 8 आणि या साठी आउटपुट प्रतिकार आर असेल तर या मध्ये व्हि 1 चे योगदान व्हि 1 भागिले 8 असेल आणि हे व्हि 0 भागिले 16 आणि त्या नंतर जर सगळे बाकीच्या इनपुट व्होल्टेज साठी वाढवले आणि सुपर पोसीशन तत्त्वाचा केला तर आउटपुट व्होल्टेज असेल व्हि 0 भागिले 16 व्हि 1 भागिले 8 व्हि 2 भागिले 4 आणि व्हि 3 भागिले 2 आणि सगळ्याची बेरीज केली तर हे होईल 1 भागिले 16 गुणिले व्हि 0 अधिक 2 गुणिले व्हि 1 अधिक 4 गुणिले व्हि 2 अधिक 8 गुणिले व्हि 3 आता आपण बघू शकतो 2 चा घातांक 0 2 चा घातांक 1 2 चा घातांक 2 आणि 2 चा घातांक 3 तर हे आहे संबंधित बायनरी वेट्स आणि त्या साठी संबंधित अॅनालॉग आउटपुट आधी हे 2 चा घातांक एन वजा 1 होते आता 2 चा घातांक एन आहे हे आहे एन ज्या वेळेस 4 असतो जे आपण इथे बघू शकतो आता आपण हे एन बीट साठी वाढवूया जर आपण हे एन बीट साठी वाढवले तर हे आहे आपले बायनरी वेट एम एस बी च्या संबंधित 1 भागिले 2 दुसर्या एम एस बी साठी 1 भागिले 4 तिसर्या एम एस बी साठी 1 भागिले 8 आणि एन क्रमांकाच्या एम एस बी किंवा एल एस बी साठी 1 भागिले 2 चा घातांक एन आणि संबंधित आउटपुट व्होल्टेज आहेत व्ही भागिले 2 व्ही भागिले 4 इत्यादी आणि जर या सगळ्यांची बेरीज केली तर तुम्हाला अॅनालॉग आउटपुट मिळते जर उदाहरणार्थ आपण 5 बीट चि लॅडर ध्यानात घेतली आणि डिजिटल बायनरी 0 ला 0 वोल्ट समजले आणि डिजिटल बायनरी 1 ला 10 वोल्ट असेल तर एल एस बी होईल 10 भागिले 2 चा घातांक 5 जे होईल 0 3125 आणि पूर्ण स्केल साठी सगळे बिट्स1 ते होईल 1 अधिक 10 गुणिले 2 अधिक 4 अधिक 8 अधिक 16 अधिक आणि बाकी संख्या भागिले 2 चा घातांक 5 म्हणुन हे असेल 9 6875 वोल्ट नाही की 10 वोल्ट आता लॅडर वर आधारित डीएसी बद्दल काही मजेशीर गोष्टी कितीही बीट जरी असले तरी आऊटपुट प्रतिबाधा नेहमी आरच असते इथे जर हे 2 आर नी संपले तर कोणत्या पण शाखेतून म्हणजे लॅडर च्या कोणत्याही नोड मधून बघितले तरी हे 2 आर च असेल तर हे तुम्ही विश्लेषण करू शकता आणि बघु शकता आणि प्रत्येक डिजिटल स्त्रोतासाठी हे असेल आर आणि 2 आर आणि याची प्रतिबाधा 3 आर असेल म्हणजे आर आणि 2 आर मिळून 3 आर असे असेल तर प्रत्येकासाठी सारखे अधिभार असेल आणि जर सारखे नसेल तरी जवळपास साखरेच असेल म्हणजे त्यांच्या मध्ये जास्त फरक नसेल जसे वेटेड रेसिस्टर पद्धती मध्ये होते तितके नसेल ज्या मध्ये एम एस बी 8 बीट च्या केस मध्ये 128 पट जास्त करंट म्हणजे तो प्रतिकार 128 पट करंट घेत होता हे आहेत काही फायदे आणि इथे 9 6875 येत तिथे 2 आर च्या जागेवर जर जास्त मूल्याचा प्रतिकार वापरला तर वोल्टेज होईल 9 6875 गुणिले 2 आर भागिले आर अधिक 2 आर ते होईल 6 4583 वोल्ट तर हे लक्षात घ्या की जर जास्त मूल्याच्या प्रतिकारा ऐवजी जर दुसरे प्रतिकार वापरले तर संबंधित वोल्टेज कसे मोजायचे आणि संबंधित करंट असेल प्रत्येकासाठी असेल 3 33 मिली एमपीअर आणि दुसर्या कोणत्या पण संख्ये साठी जास्त फरक नसेल कारण एका डिजिटल इनपुट स्त्रोत आणि दुसरा कोणता स्त्रोत मध्ये जास्त फरक नसतो हा या पद्धतीचा खूप चान्गला मुद्दा आहे तर आपण आता पाहिल्या भागाच्या निष्कर्षावर आलो तर आपण जे पाहिले की एनालॉग सिग्नलच्या डिजिटल हेरफेरसाठी डिजिटल अॅनालॉग चे रूपांतरणात डिजिटल मध्ये आवश्यक आहे आणि प्रक्रिया केलेले डिजिटल सिग्नल परत मिळविण्यासाठी जे डिजिटल स्वरूपात प्रक्रिया केल्यावर आहे आणि आपल्याला ते अॅनालॉगमध्ये परत मिळवायचे आहे त्यासाठी डिजिटल ते एनालॉग रूपांतरण आवश्यक आहेआणि आपण दोन पद्धती बघितल्या वेटेड रेसिसटर पद्धतीने डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्टरसह डीएसीचे एलएसबी वेट हे 1 भागिले 2 घातांक एन एन वजा 1 आणि अशा सर्किट चे विश्लेषण करण्यासाठी किर्चहोफच्या करंट कायद्याचे म्हणजे केसीएल उपयुक्त आहे आणि या डीएसी जिथे प्रेसिजन प्रतिकाराचा वापर होतो या वेटेड प्रतिकार आधारित डीएसी साठी प्रेसिजन प्रतिकाराचि गरज आहे जिथे एम एस बी हा एल एस बी च्या तुलनेत 2 चा घातांक एन वजा 1 पट इतका जास्त करंट वाहतो आणि बायनरी लॅडर वर आधारित डीएसी मध्ये एलएसबीचे वेट हे 1 भागिले २ घातांक एन पर्यंत केले आहे आणि अशा सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी थेव्हिनिन प्रमेय उपयुक्त ठरले आहे आणि बिट्सची संख्या कितीही असली तरी त्याचा आउटपुट प्रतिबाधा सारखीच असते त्यामूळे प्रत्येक इनपुट वर सारखे लोडिंग असते अश्याप्रकारे या व्याख्यानचा निष्कर्ष काढला धन्यावाद